विद्यार्थ्यांचे स्वागत आहे तर आपण लवचिक अंदाजपत्रक तयार करावा लागेल म्हणून आपण ते स्टेटमेंट तयार केले आणि आता शोधण्याचा प्रयत्न केला की सात आठ आणि नऊ दशलक्ष डॉलर्सच्या रेव्हेन्यूच्या करावे लागले व आपण ते केले म्हणजेच आपण फरकांची गणना केली फरकांच्या विश्लेषणाचा एक भाग आपण पूर्ण केला आणि तेथे आपण फरक शोधण्याचा प्रयत्न केला म्हणजेच दोन प्रकारचे फरक शोधण्याचा प्रयत्न केला प्रथम फरक विक्री क्रियाशील फरक ते असणे आवश्यक होते कारण आपण विक्री क्रियाशीलता 800000 डॉलर्स किंवा कदाचित 8 दशलक्ष डॉलर्सच्या अंदाजित स्तरावरून 7 6 दशलक्ष डॉलर्स किंवा 76 लाख डॉलर्स पर्यंत खाली आणले होते म्हणून जेव्हा रेव्हेन्यू होते आपण सर्वप्रथम लवचिक अंदाजपत्रक आणि निश्चित खर्चासाठी लवचिक अंदाजपत्रक तयार केला परंतु तरीही तेथे फरक आहेत असे आपल्याला आढळले तेथे नकारात्मक फरक किती आहे तर जर आपण फरक पाहिले तर आपल्याला त्या स्टेटमेंटमध्ये असे आढळेल की फरक या सारखी कोणती तरी रक्कम होती तर लवचिक अंदाजपत्रकामध्ये कमी झाले आपले कामगिरीचे स्तरसुद्धा कोणत्यातरी कारणामुळे 8 दशलक्षावरून 7 6 दशलक्ष डॉलर्स पर्यंत खाली आले तरीही ऑपरेटिंग उत्पन्न 540000 डॉलर्स असायला हवे होते परंतु वास्तविकतेमध्ये वास्तविक उत्पन्न म्हणजेच ऑपरेटिंग उत्पन्न 396000 डॉलर्स होते तर ती रक्क्म अंदाजित किंवा अपेक्षित उत्पन्न 540000 वरून खाली आली होती म्हणून येथे 144000 डॉलर्सचे नकारात्मक फरक आले आहे तर आता आपल्याला या फरकांच्या पद्धतीचे कारण शोधावे लागेल म्हणजेच आपण तिसरे स्टेटमेंट तयार करणार मी त्या स्टेटमेंटला फरक विश्लेषण आणि कामगिरीचे सारांश असे शीर्षक दिले आहे म्हणून जेव्हा आपण कामगिरीचा सारांश तयार केला तेव्हा आपल्याला आढळले की विक्रीच्या क्रियाशील स्तरावर 80 चा प्रतिकूल फरक आहे आणि मग लवचिक अंदाजपत्रक फरक जो 144 आहे विक्री क्रियाशील स्तर ही मोठी समस्या नाही कारण प्रत्यक्षात रेव्हेन्यू स्तरावर अंदाजित 540000 डॉलर्स असणे अपेक्षित होते परंतु वास्तविकतेमध्ये ती रक्मम 396000 डॉलर्स आहे याचा अर्थ येथे 144000 डॉलर्सचे नकारात्मक फरक आहे आता आपण हे फरक का आला याचे विश्लेषण करू हे चल खर्च किंवा निश्चित खर्च यापैकी कशामुळे आले आहे हे शोधावे लागेल आणि जर ते आले असेल किंवा ऑपेरेटिंग इनकममध्ये 144000 चे नकारात्मक फरक या दोन्ही खर्चामुळे आले आहे कारण चल खर्च वाढला आहे निश्चित खर्चही वाढला आहे अशावेळी आपण सावधगिरी बाळगली पाहिजे सर्व प्रथम याचे कारण शोधा की खर्च कोणत्या घटकांवर चल खर्च अधिक वाढल्यामुळे वाढला आहे खर्चाची रक्कम वाढवण्यामध्ये निश्चित खर्चाचा किती वाटा आहे आणि त्या खर्चाच्या नकारात्मक वाढीच्या किंमतीत ती वाढ कशी तपासायची आणि यामुळे ऑपरेटिंग उत्पन्नावर नकारात्मक परिणाम कसे होत आहे हे तपासावे लागेल आणि मग आपण त्याचे विश्लेषण केले पाहिजे आणि त्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरुन पुढच्या वेळी हे फरक उध्दभवणार नाहीत आणि आपले चल उत्पन्न खूप नियंत्रणामध्ये आहे चल खर्चसुद्धा खूप नियंत्रणामध्ये आहे आणि निश्चित खर्च रेव्हेन्यू किंवा विक्रीच्या दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्तीने वाढू नये बरोबर आता आपण स्टेटमेंट तयार करू आणि या स्टेटमेंटला फरकाचे विश्लेषन विवरणपत्र म्हणून ओळखले जाते वास्तविक रेव्हेन्यूचा स्तर 7 6 दशलक्ष डॉलर्स किंवा 76 लाख डॉलर्स 76 लाख असताना फरकाचे विश्लेषण तर तेथे हे फरक येऊ नयेत फरकाचे विश्लेषण करताना वास्तविक रेव्हेन्यू स्तर 7 6 दशलक्ष डॉलर्स किंवा 76 लाख डॉलर्स आहे आणि जर आपण हे स्टेटमेंट तयार केले तर चल खर्चामध्ये व निश्चित खर्चामध्ये वाढ कशामुळे झाली हे आपणास शोधता येईल आणि आपण हे तपासू की पुढच्या तिमाहीत हे खर्च वाढू नये व अंदाजपत्रकाचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे तर आता आपण तपशीलाबद्दल बोलू तर हे तपशील आहे यानंतर आपण वास्तविक खर्च याबद्दल बोलू 7 6 दशलक्षाच्या रेव्हेन्यूच्या स्तरावर लवचिक भत्ता हे वास्तविक खर्च आहे लवचिक भत्ता किती अपेक्षित होता आणि या नंतर अंदाजित फरक बरोबर तर आपण यांचे स्टेटमेंट तयार करू आणि येथे हे फरक का आले याचे कारण शोधूया बरोबर आपण खर्चाचे प्रथम घटक घेऊ जर तुम्ही प्रश्नाला परत पाहिले तर चल खर्चाचे प्रथम घटक कोणते आहे तर इंधनाचा वास्तविक खर्च किती होता येथे मी इंधनाचा वास्तविक खर्च 1 हजार डॉलर्स घेतो 76 लाखावर अन्नाचा वास्तविक खर्च किती आहे तर ते 157000 डॉलर्स आहे याचा अर्थ ते वास्तविकतेमध्ये 157000 डॉलर्स आहेत आणि लवचिक भत्ता किती आहे तर याचा खर्च 152000 डॉलर्स असायला हवा होता म्हणजे याचा अर्थ आपले खर्च प्रमाणानुसार कमी होत आहेत उदाहरणार्थ जर येथे असे दिले असते की 8 दशलक्षाच्या रेव्हेन्यूसाठी आहे बरोबर यानंतर आपण दुरुस्ती व देखभाल म्हणजेच आर एम याबद्दल बोलूया दुरुस्ती व देखभाल खर्च याबद्दल बोलताना 76 लाखाच्या रेव्हेन्यूवर दुरुस्ती व देखभाल खर्च किती आहे ते 78000 आहे खर्च किती असला पाहिजे 76000 डॉलर्सयामध्ये कितीचा फरक आहे 2000 डॉलर्सचा आणि हे फरक पुन्हा प्रतिकूल आहे बरोबर मग आपण पुरवठा आणि देखभाल याबद्दल बोलूया पुरवठा आणि देखभाल खर्च वास्तविकतेमध्ये 788000 आहे व ते किती असायला हवे होते 760000 मग आपल्याला आढळलेली भिन्नता किती आहे तर ती प्रतिकूल 28 आहे बरोबर आता आपण व्हेरिएबल पेरोल्स स्तराच्या हिशोबाने भत्ता 5092 आहे बरोबर जर आपण याची गणना केली तर येथे खूपच गंभीर फरक आहे आणि हे फरक किती आहे 108 चे प्रतिकूल फरक आहे वास्तविकतेमध्ये 52 लाख आहे व अपेक्षित 5092 आहे म्हणजे येथे 108000 चे फरक आहे जी खूप गंभीर रक्कम आहे जे बर्याच मोठ्या रकमेच्या फरकामधील सर्वात मोठा भाग बनविते आता आपण बघू पर्यवेक्षण खर्च किती आहे जर तुम्ही पर्यवेक्षण खर्चाला पहिले तर हे मोठ्याप्रमाणात निश्चित खर्च असतात पर्यवेक्षण हा निश्चित खर्चाचा भाग आहे चला आपण पाहूया पर्यवेक्षणामध्ये काय घडले आपण वास्तविकतेमध्ये 184000 किंवा 183000 हजार खर्च भरले बघूया वास्तविक खर्च किती आहे वास्तविक खर्च 183000 आपण भरले आहे आणि भत्ता किती होता एकशे ऐंशी हजारांचा होता कारण जर हे खर्च असेल तर आपल्याला 8 दशलक्षाच्या रेव्हेन्युच्या स्तरावर निश्चित खर्च दिले आहे हे खर्च एकशे ऐंशी हजार आहेत 6 च्या स्तरावरसुद्धा जर ते खाली येत नसेल तर तितकेच राहणे अपेक्षित आहे परंतु वास्तविकतेमध्ये ते 3000 ने वर गेले आहे म्हणून ते 180000 असणे अपेक्षित होते आता वास्तविकतेमध्ये ते 183000 आहेत आणि अद्याप तेथे तीनचा नकारात्मक फरक आहे आणि हे प्रतिकूल फरक आहेत तर देखरेखीमुळेही तफावत उद्भवू शकते आणि या नंतर आपण भाड्या बद्दल चर्चा करूया आपल्याला भाडे 160160160 अपेक्षित होते व तेथे 160 ही रक्कम आहे म्हणून तेथे कोणताही फरक नाही आता आपण पुढील खर्चांबद्दल बोलू पुढील खर्च कोणते आहेत पुढील खर्च घसाऱ्याचे आहे घसारा किती आहे तर तो 480 एवढा आहे तर येथे कोणताही फरक नाही तर आता अन्य निश्चित खर्चाच्या बाबतीत पाहिले तर OFC म्हणजे अन्य निश्चित खर्च आहे OFC म्हणजे अन्य निश्चित खर्च किती आहे हे प्रत्यक्षात 158 आहे आणि किती अपेक्षित होते इतर निश्चित खर्च 160000 डॉलर्स अपेक्षित होते ए वास्तविकतेमध्ये ते 2000 डॉलर्सने कमी झाले आहे कारण प्रत्यक्षात निश्चि त खर्च 158 आहे ते किती असणे अपेक्षित होते 160000 डॉलर्स याचा अर्थ येथे 2 चा फरक आहे आणि हा सकारात्मक फरक आहे बरोबर आता आपण एकूण खर्चाची गणना करू एकूण खर्च किती आहे 7204 हे एकूण खर्च आहे आपण काय गणना केली आहे ते येथे दिले आहे 7204 ते म्हणजे 72 लाख चार हजार आणि अंदाजित किती होते तर अंदाजित 7060 हजार डॉलर्स अपेक्षित होते आणि येथे कितीचा फरक आहे जर आपण बेरीज केली तर ही रक्कम 57 त्यांनतर 35 35 आणि 180 म्हणजे 143 146 आणि वजा 2 144 एवढी येईल तर हे 144 जसे आपल्याला मागील स्टेटमेंटमध्ये आढळले होते तसेच आहेत आपण हे सत्यापित केली आहे की हेच स्टेटमेंट किंवा फरक आपल्याकडे आहे आणि आता आपण या फरकांचे विश्लेषण केले आहे आपण लवचिक अंदाजपत्रकाला विभाजित केले आहे आणि आपल्याला खर्च का वाढला व ऑपरेटिंग इनकम 144000 रुपयांनी कमी का झाला याचे कारण भेटले आहे या प्रकरणात आपण बोलत असल्यास आपण असे म्हणू शकतो की जवळजवळ सर्व चल खर्चामध्ये नकारात्मक फरक आहे बरोबर चल खर्च त्याचप्रमाणे समान प्रमाणात समान रकमेमध्ये खाली आला नाही ते किती असणे अपेक्षित होते जेव्हा रेव्हेन्यू स्तर 8 दशलक्ष डॉलर्स पासून 7 6 दशलक्ष डॉलर्स पर्यंत कमी होतो त्यानंतर याच प्रमाणात अशी घट चल खर्चामध्ये दिसून नाही आली आपण पाहिले आहे की प्रत्येक स्तरावर फरक आहे इंधनाचा 5000 डॉलर्स पर्यंत खूप वापर झाला आहे दुरुस्ती व देखभालावर 2000 डॉलर्सचा खूप खर्च झाला आहे आणि तुम्ही ह्याला मशीनिंग किंवा पुरवठा व इतर खर्च म्हणून संबोधू शकता जर तुम्ही बघितल तर आपण 28 हजार डॉलर्सची मोठी रक्कम भरली आहे 6 दशलक्षाच्या रेव्हेन्यू स्तरावर अपेक्षित रक्कमेपेक्षा जास्तीची रक्कम भरली आहे व्हेरिएबल पेरोल ही चिंतेचे कारण आहे कारण फरकाचा मोठा हिस्सा म्हणजे एकूण 144 हजार आहे व 108000 हे एका कारणामुळे आले आहे ह्यालाच व्हेरिएबल पेरोल म्हणतात बरोबर तर आता आपण पाहू शकता की त्यामागचे कारण विश्लेषित केले तर त्यामागील कारण काय आहे व त्यांनतर व्हेरिएबल पेरोलचा खर्च का वाढला हे आपल्याला शोधावे लागेल आणि दुसरे चिंतेचे गंभीर कारण आहे पर्यवेक्षण खर्चामधील वाढ मी तुम्हाला बर्याच वेळा सांगितले आहे की दिलेल्या कामगिरीच्या निश्चित स्तरासाठी निश्चित खर्च तेवढाच ठेवला पाहिजे आणि मग आपण सात आठ नऊ दशलक्षाच्या रेव्हेन्यू उत्पादनाच्या स्तरासाठी तीन स्तंभाचे अंदाजपत्रक तयार करणार मग आपल्याला लक्षात आले की निश्चित खर्च तेवढेच राहणे अपेक्षित होते निश्चित खर्च 180000 असणे अपेक्षित होते पर्यवेक्षणाच्या बाबतीत 7 8 आणि 9 दशलक्ष रेव्हेन्यूच्या स्तरावर तेवढेच असणे अपेक्षित होते म्हणून 7 6 सुद्धा याच श्रेणीत येतील म्हणून आम्ही अपेक्षा करत नव्हतो की निश्चित खर्च वाढेल पर्यवेक्षण खर्च वाढेल परंतु हे वाढले आहे आणि हे काळजीचे एक गंभीर कारण आहे आपल्याला शोधून काढावे लागेल की पर्यवेक्षण खर्च का वाढला आहे बरोबर तर या विश्लेषणावरून आपण शोधू शकता की मानवी संसाधनासुद्धा एक खर्चच आहे मग ते फॅक्टरीचे कामगार असो ऑफिसचे कामगार आहेत हे HR चा खर्च वाढला आहे हे दोन्ही खर्च मानव संसाधनाशी संबंधित आहे व्हेरिएबल पेरोलसुद्धा मानव संसाधनाशी संबंधित आहे आणि पर्यवेक्षणसुद्धा मानव संसाधनाशी संबंधित आहे एक फरक म्हणजे असा आहे की प्लांटवर काम करणारे कंत्राटी कर्मचारी व दुसरे म्हणजे नियमित कर्मचारी कार्यालयात किंवा प्लांटवर पर्यवेक्षक म्हणून काम करणारे कायमस्वरूपी कर्मचारी या वरून असे लक्षात येते कि मुख्यत्वे या फरकाचे कारण किंवा ही दोन कारणे अनियंत्रित आहेत कारण मानवी संसाधन खर्च मोठ्या प्रमाणात बाह्य घटकांद्वारे नियंत्रित केला जातो जेव्हा कामगारांचे दर वाढतात तेव्हा ते बाह्य घटक म्हणजे श्रम बाजार असतात आणि कामगार दर कंपन्यांद्वारे ठरवले जात नाहीत तर कामगार दर हे बाह्य घटक कामगार बाजार किंमत निर्देशांक लोकांचे उत्पन्न आणि कामगारांच्या कौशल्य स्तरावर निश्चित केला जातो म्हणजे जेव्हा किंमत निर्देशांक वाढेल तेव्हा प्रत्येकाने मानव संसाधनांच्या किंमती किंवा कामगार तसेच कर्मचार्यांचे पगार वाढविणे अपेक्षित असते जर किंमत निर्देशांक अर्थव्यवस्थेत वाढत असेल तर मानव संसाधनांमधील मानव महाग होत जातो मानव महाग होत चालला आहे आणि त्याला कोणीही नियंत्रित करू शकत नाही कारण जर आपण त्यांचे पगार वाढवले नाही तर काम थांबेल आणि हे आपल्या हातात नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्या बाजारातून स्थानिक कामगार आणावेत कारण की मोठ्या प्रमाणात मानवी संसाधने सरकारकडूनसुद्धा नियंत्रित केल्या जातात किंवा काही प्रमाणात त्यांच्या किंमती पगारीसुद्धा सरकारकडून नियंत्रित केल्या जातात व किमान वेतन दर हा सरकाकडून मोठ्याप्रमाणात नियंत्रित केला जातो आणि उदाहरणार्थ हे प्रकरण यूएस किंवा अमेरिकन बाजाराचे असेल तर त्या बाजारामध्ये म्हणजेच श्रम बाजारमध्ये श्रम दरासंबंधीत निर्णय व नियंत्रण मोठ्या प्रमाणात सरकारकडून केले जाणार म्हणून जेव्हा श्रमाचे दर वाढतात किंवा कर्मचाऱ्यांचा पगार वाढतो तेंव्हा साहजिकच मानव संसाधन खर्च वाढणे अपेक्षित आहे आणि या दोन प्रमुख बाबतीत आपण पाहत आहोत की व्हेरिएबल्स पेरॉल्स व पर्यवेक्षण खर्च हे मानवसंसाधन खर्चाचेच एक घटक आहे व या दोन्ही घटकांमुळे मानवसंसाधन खर्च वाढतो मोठ्या प्रमाणावर आपल्याला हा फरक टाळता येईल परंतु आपण टाळत नाहीत परंतु आपल्याला या फरकाकडे दुर्लक्ष करावे लागेल कारण हे सर्व जे काही घडले ते ह्यामुळे घडले कारण काही घटक आपल्या नियंत्रणात नव्हते आपण इतर भागाबद्दल बोलू म्हणजेच इंधन इंधनासंबंधी आपल्याला बघावे लागेल की फरक खूप जास्त नसावे तर ती फक्त 5000 एवढी रक्कम आहे तर काही वेळा हे शक्य आहे कारण इंधनाची किंमत बदलत असते म्हणजेच कमी जास्त होत असते तर असे कदाचित इंधनाच्या काही अतिरिक्त वापरामुळे इंधनाचा गैरवापर केला गेला असेल किंवा इंधनाच्या किंमती वाढल्यामुळे झाले असेल परंतु ते असे होणे अपेक्षित नव्हते तर ते नियंत्रित करण्यासारखे होते का हे तपासावे लागेल पुढील तिमाहीत इंधनांचा अपव्यय होणार नाही याची आपल्याला खात्री करावी लागेल परंतु किंमती वाढल्या असतील तर हे पुन्हा अनियंत्रित कारण आहे त्याचप्रमाणे आपण दुरुस्ती आणि देखभाल याबद्दल बोलू आपण त्यासाठी काही जास्तीची किंमत भरली आहे म्हणजेच 2000 डॉलर्स आपण जादा पैसे दिले आहेत तर हे पुन्हा फरक आहे परंतु आपण त्याला दुर्लक्षित करू शकतो कारण ही एवढीही मोठी रक्कम नाहीये आणि दुरुस्ती व देखभालाच्या बाबतीतही काही वेळेस मानवी संसाधन खर्चाचा समावेश असतो कारण लोक म्हणजे आर आणि एम क्षेत्रातील दुरुस्ती व देखभालाचे काम करणारे व्यक्ती दुरुस्ती व देखभालाचे काम करणारे लोक हे मुख्यतः कुशल कामगार असतात तर याचा अर्थ असा आहे की या कारणामुळे एच आर चा खर्च कामगारांचा खर्च तंत्रज्ञानांचा खर्च वाढला आहे व आपणास हे फरक आढळले आहे आणखी एक कारण म्हणजे आपल्याला 28000 डॉलर्सचा एक खूप महत्वपूर्ण फरक आढळला आहे आणि हे फरक पुरवठा आणि किरकोळ खर्चामधील आहे तर प्रथम आपण तपासले पाहिजे की पुरवठा खर्च किती आहे व किरकोळ खर्च किती आहे 28000 पर्यंतचे इतके मोठे नकारात्मक फरक का आले आपण हे पाहू शकता की हा फरक 144000 डॉलर्सच्या एकूण फरकांमधील दुसरा सर्वात मोठा योगदानकर्ता आहे म्हणून आपल्याला त्यामागील कारणे शोधून निश्चित करावी लागतील ज्यामुळे अशा गोष्टी पुन्हा होणार नाहीत तर हा एक फार मोठा फरक आहे ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही आणि जर आपण येथे असलेल्या इतर निश्चित खर्चाबद्दल बोलत असाल तर आपण पाहत आहोत की इतर निश्चित खर्च 160000 डॉलर्सच्या अपेक्षित स्तराच्या खाली आले आहे हे 158000 डॉलर्स पर्यंत आले आहे म्हणून आपण येथे अनुकूल फरक पाहत आहोत परंतु अद्याप याचे विश्लेषण करायचे राहिले आहे कदाचित आपण अंदाजित रक्कम खूप अधिक गृहीत धरली असेल किंवा आपण असे काही केले असेल ज्यामुळे ही बचत झाली आपण जर एकूण फरक बघत असाल तर आपल्याला हे तपासावे लागेल हि रक्कम म्हणजेच 144000 चे फरक खूप अधिक आहे परंतु आपल्याला त्याचे कारण तपासावे व शोधावे लागेल की हे फरक नियंत्रित करण्यासारखे होते का व जर ते नियंत्रित केले गेले नसतील तर ते लोक किंवा ज्यांनी त्यांचे काम योग्यरीत्या केले नाही आपल्याला त्यांच्या विरोधात कारवाई करावी लागेल परंतु मोठ्या प्रमाणात जर हे कारण अनियंत्रित असेल तर बाह्य घटकामुळे कोणीही यावर नियंत्रण ठेवू शकत नाही मग या बाह्य घटकामुळे आपल्याला त्यास दुर्लक्षित करावे लागणार आणि आपल्याला ते बाजारातील परिस्थिती प्रमाणे सोडावे लागेल व बघावे लागेल की बाजार कसा प्रतिसाद देतो म्हणूनच वाढीव एचआर व इतर खर्चाची भरपाई करण्यासाठी आपल्याला सतर्क राहून विक्री किंमत तपासून पाहावी लागेल व बाजार कसा प्रतिसाद देतो किंवा कसा वर्तन करतो हे पहावे लागेल म्हणून आपल्याला ते तपासावे लागणार अन्यथा मोठ्या प्रमाणात याचे कारण आपल्याला अनियंत्रित वाटत आहे म्हणून आपल्याला त्यासोबतच जावे लागेल जर आपण बाजारात अंतिम उत्पादनांची किंमत वाढवून हे पुनर्प्राप्त करू शकू कारण एचआर खर्च वाढला आहे आणि हे कोणाच्याही चुकांमुळे नाही तर मग सामान्यपणे ग्राहक उत्पादनांच्या किंमतीतील वाढ देखील स्वीकारेल तर किंमतीतील ही वाढ लोकांपर्यंत जाऊ शकते परंतु या अभ्यासाचा हेतू त्या कार्यप्रदर्शनाचा वास्तविक स्तर जाणून घेणे हे होते जेव्हा ते 8 दशलक्ष डॉलर्सवरून 7 6 दशलक्ष डॉलर्सवर आले आहे तेव्हा खर्चांवर कसे परिणाम झाले आणि खर्च देखील त्याच प्रमाणात खाली आला आहे की नाही विशेषत चल खर्च हे समान प्रमाणात कमी झालेली नाही तर याचा अर्थ हे अपेक्षित रकमेपेक्षा जास्त आहे आणि आपण पाहिले आहे की 144 हजारांचा फरक आहे आणि ते नकारात्मक फरक आहेत बरोबर जर तुम्ही हे प्रकरण पाहिले तर आपण आता पर्यंत यावर चर्चा केली आपण तीन उदाहरण पाहिले दोन उदाहरण मास्टर बजेटच्या संबंधीत होते व एक उदाहरण लवचिक अंदाजपत्रकासंबंधी होते तर आपण या प्रकरणांकडे पाहिले तर त्यात दोन घटकांचा समावेश आहे कारण आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग सारख्या विषयाबद्दल बोलत आहोत मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे व्यवस्थापकीय निर्णय घेण्याकरिता व्यवस्थापनासाठी उपयुक्त अशी माहिती तयार करणे होय यापैकी बहुतेक माहिती उच्च स्तरीय व्यवस्थापनास सादर केली जाऊ शकते म्हणजेच मंडळाच्या पातळीवरील लोकांना मंडळ स्तरावरील बैठकीत संचालक मंडळाला नंतर योग्य ते निर्णय घेण्यासाठी किंवा प्रत्येकाच्या आणि सर्वांच्या हितासाठी योग्य ते निर्णय घेण्यास मदत करते तर या घटकात दोन गोष्टींचा समावेश आहे या संपूर्ण अंदाजपत्रकांच्या विश्लेषणामध्ये एक घटक संख्याच्या मदतीने माहिती शोधणे संख्यांच्या मदतीने मूल्ये मोजणे इनपुट आणि आउटपुट रिलेशनची गणना करणे बरोबर मास्टर बजेटच्या बाबतीत आपण पाहिले की एका तिमाहीसाठी तपशीलवारपणे अंदाजपत्रक कसे तयार करावे आणि मग अंदाजित कामगिरीचा स्तर किती आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्या बजेट व्यवस्थापनाच्या मदतीने लक्ष्यांची निराकरण केले बरोबर आणि ते अंदाजपत्रक वेगवेगळ्या संबंधित गटांकडे विविध युनिट्स आणि संस्थां यांना दिले गेले या घटकांना संस्थेमधील जबाबदारी केंद्र म्हणून संबोधले जाते आणि कच्या मालासंबंधी उत्पादनांची विक्रीसंबंधी विक्रीपासून होणाऱ्या मिळकत संबंधी खरेदीसंबधीत देयके किंवा फर्ममधील रोख स्थिती असो त्यांना पूर्वीच त्यांच्याकडून अपेक्षित असणाऱ्या कामगिरी स्तरांची माहिती देण्यात आली होती फर्मच्या नफ्याची स्थिती किंवा एकूण आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी कालावधीच्या सुरूवातीस म्हणजेच कदाचित आठवडा महिना तिमाही सहा महिने किंवा वर्षासाठी बजेटेड स्टेटमेंट बनविले जाते आणि वास्तविक वेळ सुरू होण्याआधी आपल्या हातात एक स्टेटमेंट असते व त्या माहितीला पाहून किंवा त्या माहितीकडे जाऊन आपल्याला ती माहिती एक मार्गदर्शक शक्ती म्हणून कार्य करते आता आपण वास्तविक कामगिरीकडे जाऊ शकतो ज्याने करून आपल्याकडे आधीच एक मानक ठरविलेला आहे आणि जर कामाचा मानक ठरविलेला असेल तर प्रत्येकाला लक्षात येईल व माहिती असेल की त्यांच्या कामगिरीची तुलना कोणत्यातरी मानकाशी केले जाईल आणि जर ते कोणतेतरी घटक म्हणजेच आपल्या वास्तविक कामगिरीची तुलना जर अंदाजित कामगिरीशी केली तर कमी कामगिरीसाठी कोणाला तरी जबाबदार धरले जाऊ शकते तर एक गोष्ट म्हणजे माहितीची गणना करणे आणि दुसरे म्हणजे ती माहिती व्यवस्थापन निर्णयासाठी वापरणे या दिवसात बजेट प्रक्रियेच्या संबंधी मोठ्या प्रमाणात माहीतींची गणना करणे हे खूप महत्वाचे आहे या दिवसांमध्ये आपण बजेटची प्रक्रिया वापरतो ज्याला आपण बॉटम टू टॉप प्रोसेस म्हणतोत आपण खालच्या पातळीवरील लोकांवर बजेट लादत नाहीत आपण बजेट प्रक्रियेमध्ये खालच्या स्तराच्या लोकांना सामील करतो आपण ना बजेट प्रक्रियेत हातभार लावण्यास सांगतो आणि त्यांना आपण सांगतोत की ते फर्मच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी काय काय करू शकतात बरोबर मग विक्री करणाऱ्या लोकांना सांगितले जाते की बाजारातील परिस्थिती पहा ग्राहकांची मागणी पहा स्पर्धात्मक परिस्थितीत आपल्या स्पर्धकांचे वितरण धोरणे व किंमती आणि इतर काही गोष्टी जसे विक्री वाढवण्यासाठी बाजारात केले गेलेली विक्री जाहिरात जी आपल्या वितरण प्रणालीशी किंवा ग्राहकांशी सरळ सरळ जोडली गेलेली आहे त्यांना सांगितले जाते की आपण या तिमाहीतील तीन महिन्यांसाठी त्यांच्याकडून किती कामगिरीची अपेक्षा करता व कंपनीसुद्धा या तिमाहीतील तीन महिन्यांमध्ये किती काम करेल त्याचप्रमाणे खरेदी विभागाला आपण सांगावे कि आपल्याला किती वेगवेगळ्या प्रकाराच्या मटेरियलची आवश्यकता आहे व आपल्याला माहिती आहे की आपण त्या सामग्रीस शोधण्याचा उत्तम स्रोत काय असू शकतो आणि वेगवेगळे मटेरियल खरेदी करण्यासाठी आपण प्रती युनिट किमान किती रक्कम देऊ शकतो तर जेव्हा खरेदी विभाग थेट खरेदी प्रक्रियेशी जोडलेला असेल जर त्यांना विचारले गेले व त्यांचे मत नंतर विचारले गेले असेल तर ते म्हणून शकत नाहीत की बजेट तयार करताना त्यांचे मत विचारले गेले नाहीत आणि खरेदीमध्ये फरक येण्यामागचे हे एक कारण आहे खरेदी स्तरावर फरक आले आहेत तसेच विक्री करणाऱ्या लोकांनी त्यांना म्हणजेच फर्मला मंडळाला सांगितील की बाजारपेठेची परिस्थिती पाहता ते येणाऱ्या तिमाहीत उत्पादित केलेले एवढे उत्पादन विकतील आणि जेव्हा प्रत्यक्ष कामगिरी त्यापेक्षा कमी असेल तेव्हा ते स्वतलाच त्याचे जबाबदार धरतील आणि याचा अर्थ असा की आपण अशा विक्री कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा विचार करू शकतो जे आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत नाहीत तर अंदाजपत्रकाचा पहिला भाग म्हणजे अंदाजपत्रकाच्या स्वरूपात महत्वाची व नियोजित माहिती तयार करणे आहे विक्रीच्या अंदाजापासून सुरुवात करून अंदाजित ताळेबंद तयार करणे व एका स्तराचा बजेट न तयार करता ज्याला आपण स्टॅटिक बजेट म्हणतो त्याऐवजी सर्व गोष्टी जागेवर ठेवून विविध स्तरांसाठी लवचिक अंदाजपत्रक तयार करणे जेणेकरून उद्या उत्पादनाच्या कोणत्याही स्तरात बदल होत असेल तर आपल्याकडे बजेट असेल किंवा त्यावेळेस आपण ते सहजपणे बनवू शकतो उदाहरणार्थ समजा जर आपण या प्रकरणामध्ये 7 दशलक्ष 8 दशलक्ष व 9 दशलक्ष रेव्हेन्यूच्या या तीन स्तरांसाठी बजेट तयार केले परंतुन वास्तविक रेव्हेन्यू यांपैकी कोणत्याच स्तरावर नव्हता परंतु ते आठ आणि नऊच्या दरम्यान कुठे तरी होता आणि ते 7 6 दशलक्ष होते म्हणून आपण त्याजागी सूत्र ठेवले आहे तर ज्याक्षणी आपण रेव्हेन्यूचा स्तर 8 दशलक्ष वरून 7 6 दशलक्षामध्ये बदलतात त्यांनतर आपोआपच सर्वच आकडे बदलून जातील तरीही 7 6 दशलक्षासाठी आपल्याला अगोदरच बजेट तयार करणे झाले नाही आपण सिस्टम तयार केली आहे आणि त्या सर्व गोष्टी ठेवल्या आहेत आणि जेंव्हा आपल्याकडे वास्तविक कामगिरीची माहिती असेल आपल्याला आपोआपच निकाल मिळून जाईल आणि मग या दोघांमध्ये तुलना करणे अधिक सोपे अधिक व्यवस्थित व अधिक तर्कसंगत होईल तर प्रथम गोष्ट म्हणजे लवचिक अंदाजपत्रक म्हणजे अशा प्रकारचे अंदाजपत्रक तयार करून माहिती मिळवणे व दुसरी गोष्ट म्हणजे वास्तविक कामगिरीची वास्तविक माहिती मिळवणे आहे आणि मग ही माहिती अंदाजित करून पुढच्या वेळेस वास्तविक माहिती व्यवस्थापन निर्णय घेण्यासाठी वापरणे जेणेकरुन आपण येथे कोणतीही कमतरता व मर्यादा पाहिले असेल तर आपल्याला ती कमतरता व मर्यादा पुन्हा येणार नाही व पुढे त्याचा परिणाम वास्तविक कामगिरीवर होणार नाही हे बघावे लागेल बरोबर तर अंदाजपत्रकाचा हा संपूर्ण उद्दीष्ट आहे आणि मी तुम्हाला बजेटच्या अंदाजासंबंधी जास्तीत जास्त माहिती सांगू इच्छित होतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की बजेटची प्रक्रिया व्यवस्थापनाला व्यवस्थापन निर्णय घेण्यास कशी मदत करतो व्यवस्थापकीय निर्णय घेण्याकरिता आणि व्यवस्थापन लेखाचा एक भाग खूप उपयुक्त तंत्र कसे आहे बरोबर तर आता आपण शिकलो आहोत की हे खूप महत्वाचे व अतिशय उपयुक्त तंत्र आहे आणि बजेट व बजेटची प्रक्रिया प्रथम व सर्वात महत्वाची आहे प्रथम आपण कॉस्ट शीटचे संपूर्ण विश्लेषण कसे करावे व वास्तविक कामगिरी कशी पहावी यावरचर्चा केली आणि येथे बजेटमध्ये आपण विक्रीचा खर्च रोख नफा ताळेबंद आणि एकूणच एका स्तरासाठी नव्हे तर एकाधिक स्तरांकरिता एकूण अंदाजित खर्च लिहिला बरोबर तर आपण संपूर्ण प्रक्रियेला व्यवस्थापन निर्णय घेण्यास मदत केली प्रथम माहिती तयार करणे दुसरे माहिती मिळवणे व त्यांनतर वास्तविक व अंदाजित माहितीची तुलना करणे आणि आपण म्हणू शकतो की उच्च स्तरावर योग्य निर्णय घेणे व व्यवस्थापन निर्णय घेणे हा बजेटचा व बजेट कंट्रोलचा मुख्य उद्देश आहे यथे एक गोष्ट जोडायला मला आवडेल की जर फर्मला खूप जवळचा अंदाजित निकाल हवा असेल तर अंदाजपत्रक कमीत कमी व छोटा असला पाहिजे बरोबर काही कंपन्या अशा आहेत ज्या आठवड्याला अंदाजपत्रक तयार करतात हे खूप खर्चीक आहे कारण वारंवार डेटा मिळवणे आणि आठवड्याचे बजेट तयार करणे फार अवघड आहे परंतु काही कंपन्या ज्यांच्याकडे खूप प्रगत तंत्रज्ञान प्रणाली आहे ते मासिक साप्ताहिक अंदाजपत्रक देखील तयार करीत आहेत कमीतकमी आपण 15 दिवसांच्या बजेटसाठी म्हणजेच पंधरवड्या बजेटसाठी जाऊ शकता किंवा बर्याच कंपन्या मोठ्या प्रमाणात यासाठी जात आहेत या दिवसात कंपन्या मासिक किंवा तिमाही बजेट तयार करत आहेत तर मासिक आणि तिमाही बजेटिंग सहजपणे कंपन्यांमध्ये अंमलात आणल्या जाऊ शकतात म्हणून बजेट बनविण्याचा काळ जेवढा कमी असेल वास्तविक कामगिरी ला आपल्या अंदाजित कामगिरीच्या जवळ घेऊन जाता येईल आणि फर्मची एकूण कामगिरी सुधारेल तर बजेट आणि बजेट कंट्रोल किंवा बजेट प्रक्रियेसंदर्भात बोलणे मी येथे थांबवेल आणि मला असे वाटते की व्यवस्थापनाचे निर्णय घेताना हे अत्यंत मोठ्या प्रमाणात उपयुक्त तंत्र कसे आहे हे मी तुम्हाला समजावू शकलो आहे तर आपण बजेट आणि बजेट प्रक्रियेसंदर्भात येथे थांबू आणि पुढच्या वेळी मी पुढच्या वर्गात स्टॅंडर्ड कॉस्टिंग ही टेक्निक सुरु करेन धन्यवाद